तर आपण आणखी एक प्रॉब्लेम घेऊ तेव्हा बर्याच जणांना माहिती आहे आता या केसमध्ये आपल्याला RC सर्किट दिसत आहे आपल्याला RL सर्किट बघावे लागेल आणि एकदा डीसी भाग संपला की आपण ज्याला सिंगल फेज एसी सर्किट म्हणातो त्याकडे जाऊ आणि ज्याला आपण रेझोनन्स म्हणतो ते नंतर एसी सर्किटमधील मॅक्सिमम पॉवर या गोष्टी पाहू नंतर आपले 3 फेज सर्किट त्यानंतर मॅग्नेटिक सर्किट नंतर 3 गोष्टी तेथे आहेत असे बरेच आपल्याला जायचे आहे तेव्हा डीसी हे ट्रांझिएंट आणि इतर भागासाठी आहे परंतु AC सर्किटसाठी आपण अगदी थोडे सोडवू कारण यात कॉम्प्लेक्स नंबर चा समावेश आहे तेव्हा पुढील उदाहरणावर या आशा आहे की तुम्हाला हे समजत आहे तर प्रत्यक्षात तुम्हाला या सर्किटसाठी शोधावे लागेल तुम्हाला या आकृतीमध्ये हे VCt शोधावे लागेल स्विच बंद केल्यानंतर VCt पहा तर स्विच बंद आहे आणि VC0 ची इनीशीयल व्हॅल्यू 3 व्होल्ट दिली आहे VC 0 3 व्होल्ट दिले आहे आता स्विच क्लोज आहे म्हणजे स्विच क्लोज आहे तेव्हा जर स्विच क्लोज असेल तर VCt शोधा तर VC 0 ची इनीशीयल व्हॅल्यू माहित आहे आपण ज्यास VC ∞ म्हणतो ते शोधणे आवश्यक आहे तर स्विच बराच काळ क्लोज आहे म्हणूनच आपण बऱ्याच वेळा नंतर हा कपॅसिटर ओपन सर्किट म्हणून कार्य करेल असे म्हणूयात तर याचा अर्थ असा की जर मी एकदा असेच सर्किट बनविले तर ते असेच काहीतरी असेल जे आपल्याला समजण्यासारखे आहे हे 8 व्होल्ट आहे आणि हे 8 व्होल्ट आहे आणि हे 1 किलोओहम आहे हे 1 किलोओहम आहे आणि कपॅसिटर इथे कुठेतरी जोडलेला आहे हा कॅपेसिटर ओपन आहे आणि नंतर 1 3 किलोओहम आहे आणि हे ओपन आहे आणि याच्या एक्रॉस चे व्होल्टेज VC आहे परंतु हे ओपन आहे याचा अर्थ असा आहे की करंट असे प्रवाहित होईल कारण स्थिर स्थितीत किंवा t ते ∞ कॅपेसिटर म्हणजे सर्वसाधारणपणे स्विच आहे तर जेव्हा स्विच बराच काळ क्लोज असतो तेव्हा आपल्याला करंट आणि नंतर कॅपेसिटरच्या एक्रॉस चे व्होल्टेज काय आहे हे शोधायचे आहे तेव्हा जर हे असे असेल तर प्रथम जर हा करंट असेल तर मी याला i∞ म्हणू शकतो कारण तुमचा स्विच बराच काळ क्लोज होता तेव्हा हे 8 व्होल्ट आहे 8 व्होल्ट हा 1 किलो Ω आहे तर हे किलो ओहम असल्यामुळे मी 1 ⅓ असे लिहितो म्हणून हे मिलिअम्पियर असेल तर ते 8 1 ⅓ इतके आहे याचा अर्थ असा आहे की ते प्रत्यक्षात 8 × 3 4 म्हणजेच 6 मिलिअम्पियर आहे तर याचाच अर्थ असा आहे की आपण यालाच VC∞ म्हणतो तर मी हे तुमच्यासाठी येथे बनवत आहे मी त्यावर VC∞ असे लिहित आहे हे i∞ आहे आणि हा कॅपेसिटर आहे आणि हा ⅓ KΩ चा रेझिस्टन्स या कपॅसिटरच्या एक्रॉस जोडलेला आहे म्हणून हे i∞ 6 मिलिअम्पियर आणि हा ⅓ किलो Ω आहे तर हे VC∞ 2 व्होल्ट आहे तर मुळात ते 2 व्होल्ट आहे तर VC ∞ हे 2 व्होल्ट 6 × ⅓ 2V व्होल्ट असेल कारण ते 6 मिलिअम्पियर आहे आणि हे 13 किलो Ω आहे म्हणून ते 2 व्होल्ट आहे तर VC ∞ हे 2 व्होल्ट आहे तर ते पाहू आणि टाईम कॉन्स्टन्ट आणखी एक गोष्ट म्हणजे इथे टाईम कॉन्स्टन्ट देखील आहे टाइम कॉन्स्टन्ट हे क्लोज् आहे आणि तुम्हाला RThevenin या पॉईंट पासून शोधायचे आहे फक्त या पॉईंट वरच कारण कॅपेसिटर ओपन सर्किट म्हणून काम करीत आहे आणि हे RThevenin मिळवण्यासाठी हा व्होल्टेज सोर्स शॉर्ट केला जाईल तर आपल्याला RThevenin 1 ✖ 13 नंतर हा 1 किलो Ω आणि हा 1 3 किलो Ω पॅरलल आहे कारण हे फक्त या पॉईंट पासून शोधायचे आहे म्हणून 1 13 ने डिव्हाइड करणार आहोत म्हणून हे ⅓ 43 असे येत आहे तर हा RThevenin 1 4 किलो Ω आहे आणि कॅपेसिटर 2 मायक्रोफॅराड आहे म्हणून टाइम कॉन्स्टन्ट tau C R RThevenin C RThevenin तर हा 2 मायक्रोफॅराड आहे याचा अर्थ 2✖10 6 आणि हे ✖ 1 4 किलो Ω आहे तर 14 ✖103 जे काही येत आहे त्याचे कॅलक्युलेशन दर्शविले जाईल तर मी हे साफ करतो तेव्हा हे सर्किट आहे मी तुम्हाला सांगितले आहे तर RThevenin 14 किलो Ω आहे मी तुम्हाला हे कसे कॅलक्युलेट करायचे हे सांगितले आहे सर्व काही येथे आहे CRThevenin मी नुकतेच तुम्हाला सांगितले की ते ½ ✖ 10 3 सेकंद आहे आणि VC ∞ देखील तुमच्यासाठी कॅलक्युलेट केले आहे हे 2 व्होल्ट आहे हे देखील कॅलक्युलेट केले आहे मी तुमच्यासाठी कॅलक्युलेट केले आहे आणि म्हणूनच हे हा स्टॅंडर्ड फॉर्मुला वापरते जो VCt च्या सामान्य फॉर्मुला ऐवजी VCt VC∞ VC0 VC ∞ e tau तर VC∞ हे 2 V आहे VC0 3V VC ∞ 2 Vआहे आणि e 2000t सब्स्टिटूट tau आणि आपणास e 2000t असे मिळते तर जेव्हा t हा 0 पेक्षा जास्त असेल तेव्हा Vct हे 2 e 2000t वोल्ट आहे तर हे उत्तर आहे तर हे पुढचे सर्किट आहे मी तुम्हाला आकृती 46 मध्ये दाखविलेल्या सर्किटमधील स्विच बऱ्याच वेळापासून पोझिशन A ला आहे तर हे सर्किट आहे जे बराच काळ t 0 या स्थितीत होते नंतर स्विच बी स्थानावर केले तेव्हा भाग बी मधील Vct V0t i0t आणि 60 किलोΩ रेझिस्टर मध्ये एकूण किती एनर्जा डेसीपेट होईल ते शोधा तर स्विच A हा बर्याच काळासाठी A स्थितीत होता नंतर तो t 0 ला पोझिशन A वरून B जातो तेव्हा आपल्याला Vct V0t i0t शोधायचे आहे तर ही VCt आहे जे कॅपेसिटरच्या एक्रॉस व्होल्टेज आहे हे i0tआहे आणि V0t हे 240 किलो Ω रेझिस्टरच्या एक्रॉस चे व्होल्टेज आहे तर या सर्व गोष्टी आपल्याला Vct V0t i0t मिळवाव्या लागतील आता या स्थितीत स्विच बराच वेळ होता स्विच बर्याच काळापासून या स्थितीत आहे तेव्हा हे डीसी असल्याने कॅपेसिटर ओपन सर्किट होईल तर येथे कॅपेसिटर ओपन होता म्हणजे या भागाच्या डावी बाजू स्टेडी स्टेट आहे तर कॅपेसिटर ओपन सर्किट होते तर नॅच्युरली VC0 100 V घेतले तर VC0 देखील 100 V असेलकारण जेव्हा स्विच पोझीशन A वरून B पर्यंत जाते तेव्हा कॅपेसिटरचे होल्टेज त्वरित बदलत नाही तर VC0 100 व्होल्ट असेल कारण स्विच बर्याच वेळापासून त्याच स्थितीत होता म्हणजे कॅपेसिटर ओपन सर्किट म्हणून काम करत आहे म्हणून डायरेक्ट VC0 0 हे 100 व्होल्ट असेल म्हणून पुन्हा पुन्हा म्हणू नका ते तुम्हाला समजण्यासारखे आहे आता t 0 ला स्विच A पासून B ला जातो म्हणजेच हा स्विच प्रत्यक्षात A पासून B कडे जातो आणि हे सर्किट आहे हे 32 किलो Ω आणि 240 किलो Ω आणि 60 किलो Ω हे 2 पॅरलल आहेत आता त्यांचे इक्वीव्हालंट हे RThevenin हे 32 240 ✕ 60 240 60 असेल ते जे काही येईल ते 80 किलो Ω आहे आणि कॅपेसिटर 0 5 मायक्रोफॅराड आहे म्हणून tau C ✕ RThevenin तर ते 0 04 सेकंद आहे आता लक्षात घ्या की आकृतीमध्ये डीसी व्होल्टेज सोर्स असल्यास या आकृतीमध्ये जर येथे आपण त्याकडे पाहिले तर ते मुळात सोर्स मुक्त सर्किट आहे इथे सोर्स नाही कारण जर आपण त्याकडे लक्ष दिले तर तेथे काहीही नाही आणि हा कॅपेसिटर आपण बोलू शकतो कि 100 व्होल्ट चार्ज आहे आणि ते केव्हा होते तर t ∞ ला सर्व एनर्जी रेजीस्टर मध्ये डेसीपेट होते तर हे मुळात सोर्स फ्री सर्किट आहे म्हणजेच Vc∞ 0 होईल कारण सर्किटमध्ये कोणताही सोर्स नाही हा केवळ एक कॅपेसिटर आहे सुरुवातीला हा 100 व्होल्ट ला चार्ज आहे म्हणूनच आपण नव्हतं आहोत की इथे कोणताही डीसी व्होल्टेज सोर्स उपलब्ध नाही म्हणून VC∞ हे 0 आहे कारण कॅपेसिटरमध्ये साठलेली एनर्जी रेझिस्टरमध्ये डेसीपेट होईल हे सर्किट सोर्स फ्री सर्किट सारखे काहीतरी आहे तर या प्रकरणात VC∞ हा 0 असेल तर आता हे जाणून घ्या की जनरलाईज फॉर्मुला VCt VC ∞ VC0 VC∞ e ttau तर VCt VC∞ 0 आहे तर याचा अर्थ असा की VC आणि VC0 100 V आहे म्हणून जेव्हा t 0 असेल तेव्हा VCt हे 100 e 25t V आहे आता जर तुम्ही पाहिले तर V0t VCt 80 ✕ 100 e 25t होईल जर तुम्ही सर्किट पाहिले तर आता तुम्हाला VCt माहित आहे आपल्याला V0t शोधायचे आहे आता प्रश्न असा आहे की हे शोधण्याचा प्रयत्न करताना याकडे पहा V0t VCt 80 ✕ 40 लिहिले आहे तर VCt V0t VCt 80 ✕ 40 आहे तर आपण या सर्किटकडे लक्ष दिल्यास हे 2 पॅरलल आहेत तेव्हा 240 ✕ 60 आणि हे 32 आहे तर हा RThevenin 32 ते 80 किलो Ω आहे पण हि टोटल म्हणजेच प्रत्यक्षात हे 32 48 80आहे तर हे 48 आहे आणि हे 32 आहे टोटल 80 किलो Ω आहे तेव्हा जर तुम्ही याकडे पाहिले मी तुम्हाला हे स्पष्ट करतो आता तुम्ही इथे पहा तर इथे हे V0t VCt 80✕48 आहे तर ते 60 e 5t तर हे थोडे फार आपण केले हा थोडा भाग मी तुम्हाला सांगतो आणि थोडा तुम्ही करा तर ते 0 पेक्षा मोठे असेल आणि i0t हे V 0 t 60 e 5t आहे जर तुम्ही मूळ सर्किट पाहिले तर हे i0t आहे हे 60 आहे आणि जेव्हा ते सर्किट क्लोज्ड होते जेव्हा सर्किट क्लोज्ड होते तेव्हा ते असे होते हे प्रत्यक्षात i0t आहे तर हे या आकृतीत दर्शविलेले नाही हे येथे आहे ते तेथे आहे येथे हे i0 आहे आणि हा कॅपेसिटर आणि हे 240 व 60 हे सगळे पॅरलल आहेत तर ते VCt 60 किलो Ω मिलिंपियर मध्ये येईल तर ते i0t हे V0t 60 ✕ 103 आहे हे t 0 असताना e 25 मिलीअपीयर येते आता 60 किलो Ω रेझिस्टरमध्ये डेसीपेट होणारी पॉवर P60 i0t2 ✕ R आहे म्हणजेच t 0 असताना R 60 किलो Ω 60 ✕ 103 आहे जे 60 e 50t मिलिवॅट आहे आता 60 किलो Ω रेझिस्टरमध्ये डेसीपेटेड एनर्जी काढण्यासाठी आपल्याला इंटिग्रेशन 0 ते ∞ करावे लागेल तर i0t2 ✕ R असे आहे आपण जर इंटिग्रेट केले आणि सिम्पलीफाय केले आणि i0t आपल्यास माहित आहे की e 25t आहे आपण ते इथे ठेवले आणि आपण इंटिग्रेट केले तरआपल्याला 1 2 मिली जूल मिळेल हे उत्तर आहे तर पुढे हे तुम्ही घ्या आकृती 48 मध्ये स्विच t 0 वर क्लोज्ड केला आहे तर t 0 असताना हा i शोधायचा आहे त्यासाठी VC0 0 दिलेले आहे म्हणजे सुरुवातीला स्विच ओपन होता आणि कॅपेसिटरच्या एक्रॉस इनिशिअल व्होल्टेज हे 0 आहे आणि जेव्हा स्विच क्लोज्ड होतो तेव्हा तुम्हाला t 0 असताना हा i शोधायचा आहे तर त्या प्रकरणात सुरुवातीला स्विच क्लोज्ड होताच काय होईल आपण जसा स्विच क्लोज करू त्यावेळी हा कपॅसिटर शॉर्ट सर्किट सारखे कार्य करते म्हणजे थोडेसे समजून घेणे आवश्यक आहे समजा हे दिले गेले आहे की स्विच t 0 वर क्लोज आहे म्हणजे सुरुवातीला स्विच ओपन होता आता स्विच t 0 वर क्लोज आहे म्हणजे हा शॉर्ट सर्किट आहे जर हा शॉर्ट सर्किट असेल तर हे 20 मिलिअम्पियर करंट असेल आणि त्याचा यावर परिणाम होणार नाही कारण हे शॉर्ट सर्किट करंट असल्याने मी फक्त हे तुमच्यासाठी बनवत आहे करंट या मार्गाने जाईल आणि हे शॉर्ट सर्किट आहे म्हणजेच हे एक सुरू होईल हे एक हे एक आणि हे एक देखील सुरू होईल कारण हे एक कॉमन टर्मिनल आहे तर 60 किलो Ω आणि 6 किलो Ω हे पॅरलल आहेत आणि त्या बाबतीत हे शोधणे आवश्यक आहे आणि येथे हे दिले गेले आहे की V1 काय आहे आणि i 3 काय आहे तेव्हा इथे नोडल एनलसिस आवश्यक आहे म्हणूनच आपण स्विच क्लोज केल्याबरोबर i च्या इनिशियल मूल्यावर कोणताही परिणाम होणार नाही कारण ते शॉर्ट सर्किट आहे तर मी त्याकडे येतो तर याचा अर्थ असा आहे की आपण t 0 ला कॅपेसिटरच्या शॉर्ट सर्किट क्रिया वर आलो आहोत तर मग i 0 काय असेल तर प्रथम तुम्हाला हे शोधावे लागेल हे 100 पहा तर इथे तुम्हाला हे 100 व्होल्ट दिसत आहे आणि प्रत्यक्षात आपणास प्रथम टोटल करंट शोधायचे आहे तुम्ही हे कसे कराल फक्त 1 मिनिट समजा हा शॉर्ट सर्किट आहे हा शॉर्ट सर्किट आहे आणि हे 6 किलोΩ व 60 किलो Ω पॅरलल मध्ये आहेत यासोबत हा 40 किलो Ω सिरीज मध्ये आहे याचा अर्थ असा की हे 40 6 ✕ 606 60 हे टोटल आहे ज्याला तुम्ही टोटल व्हॅल्यू चा रेसिस्टन्स म्हणाल कारण हे शॉर्ट आहे याचा अर्थ असा की हे पॅरलल आहेत म्हणून जे काही येते ते म्हणजेच ते होईल म्हणजे जर मी या इक्विव्हालंट सर्किट काढल्यास समजा जर मी याचे इक्विव्हालंट सर्किट काढले तर 100 व्होल्ट सोर्स आणि एक रेसिस्टन्स असे येईल या भागाबद्दल विसरून जा मी फक्त हा भाग बनवण्याचा प्रयत्न करीत आहे तर या केस मध्ये करंट वाहत आहे आणि हि व्हॅल्यू ती व्हॅल्यू आहे म्हणजे मी ते तुम्हाला समजावतो म्हणजेच हे 100 40 6 ✕ 606 60 हा करंट आहे तर याला तुम्ही या सोर्स पासून बाहेर येणारे करंट म्हणत आहात त्यावेळी इथे ही गोष्ट इंटू ६ होत आहे आणि नंतर करंट चे डिव्हिजन होईल मग याद्वारे जाणारे करंट काय असेल ते मी तुम्हाला समजावतो तर हा करंट आहे आणि हे करंट चे डिव्हिजन होत आहे 100 40 6 ✕ 606 60 हे असे मिली एम्पियर मध्ये येते तर आता हे ते i0 करंटचे डिव्हिजन आहे तर तो करंट डिव्हिजन चा मार्ग असेल आणि हे ✕ 6 6 60 असे आहे तर आपण याला करंट डिव्हिजन चा मार्ग असे म्हणत आहोत तर त्या प्रकरणात आपल्याला हे तयार करावे लागेल मला ते स्पष्ट करू द्या तर हा टोटल करंट आहे हा टोटल करंट आहे जे करंट डिव्हिजन ✕ 6 6 60 आहे म्हणजेच ते 0 आहे हे i0 0 00 2 मिलिअँपिअर होईल मी पुन्हा सांगतो इथे माझ्या कडे ते काढण्यासाठी जास्त जागा नाही परंतु मी फक्त सांगत आहे यावर विश्वास ठेवून तुम्ही अशी आशा बाळगा की तुम्ही याचे अनुसरण कराल हे माझे 100 व्होल्ट आहे आणि हे माझे 40 किलो Ω आहे आणि या मार्गाने हे शॉर्ट आहे आणि हे शॉर्ट आहे हे 2 पॅरलल आहेत तेव्हा जर हे शॉर्ट असतील तर हा माझा 60 किलो Ω आहे आणि हा माझे 6 किलो Ω आहे तर याचा अर्थ असा आहे की जर आपण या इक्विवेलंट चे पॅरलल घेतले तर हे सर्किट 40 60 ✕ 6 60 6 असेल जे काही येते ते असे आहे आणि नंतर फक्त या भागाचे इक्विवेलंट सर्किट हे 100 व्होल्ट आहे आणि हा तो रेझिस्टन्स आहे जे काही येते ते म्हणून तुम्ही हा करंट i शोधा हा टोटल करंट आहे जो सोर्स मधून येत आहे हा i 100 डिव्हायडेड बाय हे आहे म्हणजेच हे 100 40 6 ✕ 60 6 60 असे आहे येथे हा टोटल करंट i आहे तरएकदा हे पूर्ण झाल्यावर एकदा i समजल्यावर मी तुम्हाला हे स्पष्ट करतो एकदा i माहित झाल्यावर तर हा i आणि हा i 0 जेव्हा स्विच क्लोज Switch close असेल तेव्हा i 0 शोधावे लागेल म्हणजे हे i हा टोटल करंट i ✕ i 0 हा 6 आणि हा 60 पॅरलल आहे तर 6 करंट डिव्हिजन 6 60 जे खरोखर i 0 आहे तर वेळ वाचविण्यासाठी हे होते मी ते थेट केले आहे 2 मिलिअम्पियर आहे आता स्विच बराच काळ क्लोज राहिल्यामुळे नोडल एनालिसिस द्वारे कॅपेसिटरला ओपन सर्किट मानले जाऊ शकते तर आता स्विच बराच काळ क्लोज आहे तर आता ते क्लोज आहे ते इंस्टंटेनियस आहे आता स्विच बराच काळ क्लोज आहे याचा अर्थ असा आहे की हा कपॅसिटर ओपन सर्किट केलेला आहे हे ओपन सर्किट केलेले आहे तर त्या प्रकरणात येथे हे त्या साठी ओपन आहे हे V1 तुम्ही V 1 ∞ स्टेडी स्टेट V 1 ∞ steady state लिहू शकता त्याचप्रमाणे हे i3 चे नोडल एनालिसिस आहे ते i3 ∞ असे अप्लाय करू तर याचा अर्थ असा की स्टेडी स्टेट स्थितीत तो पोहोचला आहे स्विच बराच काळ क्लोज होता तर या नोडवर तुम्ही नोडल एनालिसिससाठी KCL अप्लाय करा येथे सुद्धा तुम्ही KCL अप्लाय करा तर यापूर्वी तुम्ही याचा अभ्यास केला आहे आणि बरेच प्रॉब्लेम देखील सोडवले आहेत म्हणून मी फक्त सरळ ते इक्वेशन लिहित आहे तर अशावेळी तुम्ही KCL अप्लाय करून ते लिहा त्या 2 नोडवरील KCL आणि आपल्याला V 1 ∞ आणि i 3 ∞ च्या स्वरूपात हे 2 इक्वेशन मिळत आहे हे एक इक्वेशन आहे आणि हे दुसरे इक्वेशन तुम्ही लिहा बर्याच बर्याच गोष्टी तुम्ही शिकले आहात त्यामुळे पुन्हा स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही फक्त ते अप्लाय करा आणि तुम्हाला ते 2 इक्वेशन मिळतील आणि हे इक्वेशन 1 आणि 2 जे सोडवल्यावर आपल्याला 62 67 मिळेल लक्षात ठेवा हे व्होल्टेज घेतले आहे आणि तुम्ही 20 मिलिअम्पियर करंट घेतले आहे हे मिलिअम्पियर मध्ये आहे हे मिलिअम्पियर आहे आणि सर्व किलो Ω आहेत तर म्हणूनच ते मिलिअम्पियर आणि किलो Ω आहे म्हणूनच 103 मलटिप्लाय केलेले नाही म्हणूनच हे इक्वेशन असे थेट लिहिले आहे आणि V 1 ∞ 62 67 व्होल्ट आहे म्हणूनच i ∞ V 1 ∞ 60 किलो Ω म्हणजेच 60✕ 103 आहे जर आपण या i वर आलात तर हा i स्टेडी स्टेट मध्ये आहे म्हणूनच जर तुम्हाला हे V 1 ∞ आणि i 3 ∞ माहित असेल तर ते हे 2 नोडल व्होल्टेज आहेत म्हणून i ∞ V 1 ∞ 60 होईल तर म्हणूनच हे i 1 ∞ 10060 किलो Ω लिहिले आहे तर ते 1 04 मिलिअम्पियर 1 आता थेवेनिन एक दुरुस्ती मला येथे करावी लागेल आता कॅपेसिटर टर्मिनल्सवरील थेव्हिनिन रेसिस्टन्स ब् ट्रांझीयंट रिस्पॉन्स शोधण्यासाठी येथे वापरायचे आहेत तुम्हाला आता RThevenin शोधायचा आहे तर या 2 च्या अक्रॉस तुम्हाला RThevenin शोधायचे आहे तर RThevenin म्हणजे हे शॉर्ट आहे आणि हे ओपन सर्किट आहे हे तेथे नसावे तर या बाजूला हे 40 20 असेल म्हणजेच 60 किलो Ω आहे हे खाली आहे कारण तुम्ही RThevenin शोधू इच्छित आहात तर हे ओपन सर्किट आहे त्यामुळे हे जाते हे शॉर्ट सर्किट आहे आणि ही बाजू शॉर्ट सर्किट आहे तर 40 किलो Ω आणि 60 किलो Ω हे पॅरलल मध्ये येतील आणि हा 6 किलो Ω यांच्या सिरीज मध्ये येईल याचा अर्थ डावी बाजू म्हणजे ही बाजू 6 40 ✕ 60 40 60 आहे याचा अर्थ असा की या बाजूला लिहू शकतो हे 6 40 पॅरलल 60 असे आहे ही बाजू आहे तर ही बाजू आणि ही बाजू आणि हे सर्व कॉम्बिनेशन या 60 सोबत पॅरलल मध्ये आहे हे 60 आणि RThevenin कॅलक्युलेट करा तर ते इथे हे 1 आहे इथे लेखन त्रुटी आहे तर या इथे मी हे बरोबर लिहिले आहे इथे ब्रॅकेट नको तर 6 40 आणि 60 त्या 40 20 च्या पॅरलल आहेत हे सर्व 20 किलो Ω पर्यंत येते तर ही एक दुरुस्ती आहे तेव्हा tau CRThevenin तर तो 1 सेकंद येत आहे तर ते रिलेशनशिप वापरुन हे डिराइव्ह करण्यास सांगितले आहे तर मी हे स्पष्ट करते तुम्ही ते डिराइव्ह कराल परंतु थेट तुम्ही लिहाल i t करंटसाठी तेच जनरलाईज इक्वेशन लिहीत आहात तर i ∞ 1 04 असे कॅल्क्युलेट केलेले आहे I0 0 2 असे कॅल्क्युलेट केलेले आहे हे सर्व मिली एंपियर मध्ये आहेत आणि ते i ∞ 1 04आहे तर ते 1 म्हणून i t 1 04 1 24 e t मिलिअँपीयर येत आहे तर हे t 0 साठी आहे i t साठी हे उत्तर आहे दुसरा एक म्हणजे आकृती 49 हा स्विच t 0 ला क्लोज होतो हे VC0 100 व्होल्ट असतांना आपल्याला t 0 ला VCt आणि i t शोधायचे आहे तर हे Vc आहे तेथे कॅपेसिटर आहे इनिशियल व्होल्टेज VC0 दिलेले आहे सुरुवातीला स्विच ओपन होता आता जेव्हा तुम्ही स्विच क्लोज करतात त्याच वेळेला तुम्हाला 2 गोष्टी शोधायच्या आहेत एक म्हणजे VC∞ तेव्हा याच्या सोल्युशन ला जाण्या आधी हा स्विच क्लोज आहे आणि आपण समजत आहोत की हा स्विच बर्याच काळासाठी क्लोज आहे तर हा कॅपेसिटर ओपन सर्किट म्हणून कार्य करेल याचा अर्थ असा की कॅपेसिटरच्या अक्रॉस चे व्होल्टेज VC∞ असे लिहू शकतो कारण हा कॅपेसिटर 22 5 मिलिफॅरेड 22 5 millifarad आहे तर या केस मध्ये या कॅपेसिटर सोबत काय होईल जर हा भाग ओपन असेल तर प्रथम तुम्हाला करंट काय आहे ते शोधावे लागेल तर हे असे असल्यास i 300 40 60 3 एम्पीयर येते नंतर हा 3 अँपिअर करंट त्यातून वाहत आहे आणि VC ∞ हे V आहे कारण हे रेजीस्टर 60 K एक्रॉसचे व्होल्टेज आहे तर VC ∞कारण ही बाजू ओपन आहे तर तिथे काहीही करंट जात नाही म्हणून Vc ∞ 60 ✕ 3 180 V इनीशीयल व्हॅल्यू VC 0 दिलेले आहे आणि VC∞ आहे फायनल स्टेडी स्टेट व्हॅल्यू 180 व्होल्ट आहे पुढे आपल्याला सर्किटचा टाइम कॉन्स्टन्ट शोधायचा आहे आता मी हे स्पष्ट करतो तर हे ओपन असल्यामुळे आणि हे कॅपेसिटर टर्मिनल आहे म्हणून इक्विव्हॅलंट रेसिस्टन्स थेवेनिन च्या टर्म मध्ये आहे तर ते शॉर्ट केले जाईल म्हणून हे 40 व 60 पॅरलल मध्ये आहेत तेव्हा RThevenin 16 40 ✕ 60 40 60 तर हे Ω मध्ये येते आणि C 2 5 मिलिफॅरेड दिले आहे तर tau CRThevenin तुम्ही सहज कॉम्पुट कॅल्क्युलेट करू शकतात म्हणून आपण या गोष्टीकडे जाऊ तर या केसमध्ये V 0 म्हणजेच V 0 आणि VC ∞ दिलेले आहे मी तुम्हाला हे 180 व्होल्ट आहे असे सांगितले आहे हे कॅल्क्युलेट केले आहे आणि i ∞ देखील 3 अँपिअर कॅल्क्युलेट केले आहे आणि म्हणून नोडल अँनॅलिसिस चा वापर करून V 0 सहज मिळवता येते म्हणजेच हे V0 म्हणजे हे V इथे आहे तर V 0 हे याच्या अॅक्रॉस चे होल्टेज आहे जे नोडल अँनॅलिसिस द्वारे मिळू शकते तर येथे तुम्हाला KCL अप्लाय करावे लागेल आणि या पॉईंट ला व्होल्टेज 300 व्होल्ट आहे आणि इनीशीअल वोल्टेज VC 0 100 व्होल्ट दिलेले आहे तर या पॉईंट वर आपण नोडल अँनॅलिसिस अप्लाय करू शकतो समजा तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही करंटची दिशा घेत आहात आणि त्यानुसार आपण या ठिकाणी KCL अप्लाय करू शकतो येथे हे केलेले आहे तर इथे स्विच क्लोज असताना हे केलेले आहे तर V 0 सहजपणे नोडल अँनॅलिसिसचा वापर करून मिळवू शकतो म्हणजे हे टर्मिनल पासून दूर जाणारे करंट V 0 340 40 V 0 60 V0 100 16 0 सगळे टर्मिनल करंट लिव्हिंग करंट आहेत तर म्हणूनच सगळ्यांना एकत्र केले आणि जर आपण हे सोडवले तर V 0 132 व्होल्ट मिळते आणि i 0 V 0 60 2 2 मिलिअम्पियर मिळते आता RThevenin 40 Ω मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सांगितले tau 0 1 सेकंद व VCt VC ∞ असेल मी तुमच्यासाठी हे 180 व्होल्ट असे कॅलक्युलेशन केले आहे आणि Vc 0 100 व्होल्ट दिले गेले आहे आणि tau 0 1 सेकंद आले आहे तर हे t tau असे होते तर हे e 10t आहे म्हणून t 0 ला VCt 180 80 e 10t V आहे त्याचप्रमाणे i t i ∞ i 0 i ∞ eTtau तर it 3 2 2 3 e 10t म्हणून t 0 असताना it 3 0 8 e 10t एम्पीअर आहे तर हे असे या प्रॉब्लेमच्या आकृतीकडे थोडेसे येत आहे हे तुम्ही थोडेसे करा आणि बघा फक्त तेवढेच समजून घेणे आवश्यक आहे तर नंतर हा एक अतिशय रोचक प्रॉब्लेम आहे तर आकृती क्रमांक 50 मध्ये दर्शविल्या प्रमाणे लगेचच स्विच क्लोज केल्यानंतर t 0 ला व्होल्टेजेस आणि करंट शोधायचे आहे तर सुरुवातीला कपॅसिटर चार्ज नसताना हा स्वीच बराच वेळ क्लोज असताना हे व्होल्टेज आणि करंट शोधायचे आहे स्विच क्लोज्ड होताच दिसणारे हे सर्किट आहे i 3 V1 i 3 i3 V3 i4 आणि V0 V4 चे मूल्य किती असेल दुसरी गोष्ट म्हणजे स्विच बराच काळ क्लोज्ड आहे त्यावेळी त्यांचे मूल्य काय असेल म्हणजे स्टेडी स्टेट व्हॅल्यू काय असेल तर आता सुरुवातीला स्विच ओपन होता आणि नंतर तो क्लोज्ड केला आहे तेव्हा जर स्विच सुरुवातीला ओपन असेल तर कॅपेसिटर सुरुवातीस चार्ज नसतील तर याचा अर्थ असा की V1 V4 0 नंतर या 3 मायक्रोफॅरॅड कॅपेसिटर चे व्होल्टेज V4 आहे हे येथे आहे आणि येथे ते V1 आहे तर सुरुवातीला ते चार्ज केलेले नव्हते म्हणून V1 V4 0 आता कॅपेसिटरच्या अक्रॉस 0 व्होल्ट आहे म्हणजेच ते शॉर्ट सर्किट सारखे काम करतात हे V4 आणि V1 आहे हे 2 कॅपेसिटर शॉर्ट सर्किटसारखे कार्य करतात म्हणून i3 V3 100 V म्हणजेच ज्यावेळी स्विच क्लोज होईल त्यावेळी ते शॉर्ट सर्किटसारखे कार्य करेल तर ज्यावेळी ते शॉर्ट असेल तेव्हा i3 V3 100 V असेल कारण येथे काहीही नाही ते शॉर्ट आहे येथे काहीही नाही ते शॉर्ट आहे तर i 3 0 आणि V30 100 व्होल्ट असेल तर मी हे स्पष्ट करतो तर ते 100 व्होल्ट आहे आता म्हणून i 3 असेल तर हे i 1 शॉर्ट आहे म्हणजेच V1 0 0 आहे तर i3 हा 0 10 असेल तर ते 0 अँपिअर आहे आता i3 आहे i 3 0 येथे व्होल्टेज आहे इथे एक डेटा गहाळ आहे हे मूल्य 25Ω आहे म्हणजेच 25 Ω च्या अक्रॉस चे व्होल्टेज V2 आहे हा 25 Ω आहे म्हणून i3 100 25 असेल नंतर ते शॉर्ट आहे तर मी हे स्पष्ट करते तर म्हणजेच हे 100 25 4 अँपिअर आहे त्याचप्रमाणे या एकासाठी देखील हे कॅपेसिटर V4 हे शॉर्ट आहे आणि ज्यावेळी स्विच क्लोज होतो त्यावेळी हे शॉर्ट आहे आणि ते क्लोज आहे तर ते 100 50 असेल तर ते 100 50 2 अँपिअर आहे आणि आता आपण KCL या नोडवर लागू केल्यास i30 i10 i2 आपण या नोडवर KCL लागू केला तर i20 i30 i1 4 0 4 अँपिअर असे येईल आता दुसरी गोष्ट अशी आहे की हे बर्याच काळापासून स्टेडी स्टेट आहे स्विच क्लोज झाल्यानंतर म्हणजे कॅपेसिटर ओपन सर्किटसारखे कार्य करते तेव्हा या केसमध्ये काय होईल की स्विच बराच काळ क्लोज आहे त्यावेळी हे कॅपेसिटर ओपन सर्किट म्हणून कार्य करेल आणि हे कॅपेसिटर ओपन सर्किट म्हणून कार्य करेल म्हणजेच i4∞ i2∞ 0 होईल कारण ते ओपन सर्किट आहे तर i4∞ स्टेडी स्टेट व्हॅल्यू हि i2∞ 0 असेल कारण कॅपेसिटर ओपन सर्किट म्हणून कार्य करते तर मी हे स्पष्ट करतो तर आपण यालाच i4∞ i2∞ 0 असे म्हणतो आता देखील i1∞ i3∞ आता आपण i1∞ आणि i3∞ या गोष्टी कडे येऊ आता हे जसे आहे तसे हे ओपन आहे तसेच हे देखील ओपन आहे आणि त्या केस मध्ये तुम्हाला i2∞ शोधावे लागेल आणि हे ओपन आहे त्यामुळे यातून काहीच फ्लो होत नाही यातून काहीही फ्लो होत नाही आणि हे ओपन आहे म्हणून i 3 i 1 कारण हे ओपन आहे म्हणजेच i 3 आणि i 1 आहे तर आता हे ओपन आहे म्हणजे ते तेथे नाही हे ओपन आहे म्हणजेच ते तेथे नाही हे ओपन आहे आणि हे क्लोज आहे तर त्या बाबतीत ते 10 Ω असेल आणि मी तुम्हाला सांगितले आहे येथे ते 25 Ω आहे हे प्रत्यक्षात राहिले आहे तर याद्वारे करंट i 1 100 25 10 10035 असेल ते i 3 ∞ i 1 ∞ 100 35 अँपिअर आहे जे काही येईल ते कारण हे ओपन आहे तर येथे देखील कोणता हि करंट वाहत नाही आणि हे बंद आहे आणि फक्त गोष्ट अशी आहे की त्या सर्किट मध्ये हा करंट वाहत आहे हे 100 व्होल्टचे टर्मिनल दिले आहे तर याचा अर्थ असा की आपण याला i 1 ∞ म्हणतो त्यानंतर मी सर्किटवर जाणार नाही समजणे खूप सोपे आहे V1 ∞ हे फक्त 10 ✕ i1∞ 28 6 व्होल्ट आहे सर्किटकडे पहा आणि हे i3∞ हे 25 Ωच्या अक्रॉस असेल तर 2 मधील मी हे दुरुस्त केले आहे ते मूळ आकृतीमध्ये नव्हते परंतु 25 Ω तेथे आहे तर 25 ✕ 2 86 71 4 व्होल्ट येते V3∞ 0 ✕ 50 0 व्होल्ट आणि हॅन्ड मेष मध्ये KVL लावल्यासहे तुम्हाला ठाऊक आहे तुम्हाला हे V4∞ 100 V3∞ 100 0 V मिळेल